आज मी गसेटच्या आधारावरील रचनेच्या उदाहरणाबद्दल चर्चा करणार आहे तर गेल्या व्याख्यानात आपण गसेट बेसच्या रचना प्रक्रियेवर चर्चा केली आहे आणि ज्यामध्ये गसेट प्लेटचे परिमाण आणि बेस प्लेटचे परिमाण आणि बोल्टची संख्या निश्चित करणे समाविष्ट आहे तर टप्प्याटप्प्याने कसे शोधायचे हे आपण हे उदाहरण पाहिल्यास स्पष्ट होईल तर लवकरच मी हे उदाहरण सुरू करेन याचे उदाहरण असे आहे की 710 वर आय ISHV350 चा स्तंभ विभाग 2 न्यूटन प्रति मीटर 1700 किलो न्यूटनचा अक्षीय कंप्रेसिव्ह भार आणि 85 किलो न्यूटन मीटरचा घटक बेंडिंड मोमेंट वाहून नेतात आता आधारफलक आणि त्याच्या जोडणीची रचना M 20 श्रेणीचे काँक्रीटचे आधारस्तंभ गृहीत धरते तर इथे तुम्हाला आठवते की ISHV 350 चे दोन प्रकारचे वेगवेगळे वजन आहे तर येथे आपण 710 2 वर ISHV 350 घेतला आहे कारण वेगवेगळ्या वजनासह त्याचे परिमाण थोडे वेगळे आहे तर हे लक्षात ठेवा की आपण 710 2 वर न्यूटन मीटर आणि कंप्रेसिव्ह लोड 1700 किलो न्यूटन ISHV 350 चा विचार करणार आहोत आणि आपण येथे एक मोमेंट देखील जोडला आहे जो 85 किलो न्यूटन मीटर आहे तर या उदाहरणाद्वारे देखील आपण त्या मोमेंट ची काळजी कशी घ्यावी हे पाहू म्हणजे जर मोमेंट देखील स्तंभावर कार्य करत असेल तर बेस प्लेट कशी निश्चित केली जाईल म्हणजे बेस प्लेटची जाडी आणि त्याचे इतर परिमाण हे कसे निश्चित केले जाईल जे या उदाहरणाद्वारे पाहिले जाईल तर जर आपण सोल्युशनकडेगेलो तर प्रथम आपल्याला काही गुणधर्मांची नोंद करणे आवश्यक आहे जे गणनेसाठी आवश्यक असतील जसे की स्टीलच्या Fe 41 0ग्रेडसाठी आपल्याला माहित आहे की हे गुणधर्म आहेत आणि M 20 ग्रेड कॉंक्रिटसाठी जे येथे वापरले गेले आहे तर काँक्रीटची बेअरिंग स्ट्रेंथ 0 45 f c k गुणिले 0 45 f c k जे 9 न्यूटन प्रति मिलिमीटर वर्ग असेल बरोबर आणि पार्शियल सेफ्टि फॅक्टर देखील 1 1 आहे बोल्टसाठी 1 गॅमा M 0 आणि गॅमा Mb जसे आपण बोल्ट वापरत आहोत 1 येथे आपण बोल्टची संख्या कशी निश्चित केली जाते हे दाखवण्यासाठी बोल्ट जोडणीचा वापर करणार आहोत मग येथे प्रतलांची जाडी लहरीची जाडी जी आवश्यक असेल ती आपण खाली नोंदवली आहे आणि विभागाची खोली एकूण खोली नंतर क्रॉस सेक्शनल क्षेत्र देखील आपल्याला z e माहित असणे आवश्यक आहे जे देखील नोंदवले जाईल मग येथे रचना कंप्रेसिव्ह भार 1700 किलो न्यूटन म्हणून दिला गेला आणि बेंडिंग मोमेंट 85 किलो न्यूटन मीटर दिला गेला तर येथे इसेंट्रीसिटी येईल आणि ती इसेंट्रीसिटी 50 मिलिमीटर Mबाय P असेल कारण आपल्याला हे जाणून घेणे आवश्यक आहे की इसेंट्रीसिटी L बाय 3 L बाय 6 पेक्षा कमी आहे की L बाय 3 ते L बाय 6 किंवा L बाय 6 पेक्षा जास्त आहे त्यामुळे त्यानुसार दाब मोजला जाईल हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे दबाव म्हणजे काँक्रीटमधून येणारा दाब तर मोमेंट आहे म्हणून येथे फक्त दबाव P भागिले a होणार नाही आपल्याला मोमेंट पासून दबाव देखील शोधण्याची आवश्यकता आहे हे देखील आपण येथे पाहू आता येथे तुम्हाला दिसेल की जर आपण 16 मि ची गसेट प्लेट वापरली कारण गसेट प्लेटची किमान जाडी 16 मि असेल तर प्रत्येक बाजूला आपण 16 मिमी गुसेट प्लेट प्रदान करणार आहोत आणि आपण ISA200 बाय 150 बाय 15 म्हणून दोन क्लीट कोन किंवा गुसेट कोन गृहीत धरत आहोत गृहीत धरत आहोत आणि मी आधी सांगितले की आपण अनुलंबपणे ठेवलेल्या मोठ्या लांबीसह असमान विभाग प्रदान केला पाहिजे जर तसे असेल तर आपण बोल्टची संख्या योग्यरित्या धरून ठेवू शकतो तर ते करण्यासाठी आपण कोनाचा एक मोठा भाग प्रदान करीत आहोत आणि येथे आपण कोनाची जाडी देखील पाहत आहोत आपण 15 मिमी विचारात घेतली आहे जी अंदाजे गसेट प्लेटच्या जाडीच्या बरोबरीची आहे कारण दोन्ही जाडी कमी अधिक प्रमाणात समान असावी आता येथे E भागिले L येत आहे E आपण 50 म्हणून M भागिले P म्हणून मोजले तर E भागिले L असे गृहीत धरून आपण 1 भागिले 11 मिळवणार आहोत की L हा 550 आहे येथे लक्षात ठेवा की आपण एक विशिष्ट बेस प्लेटची लांबी गृहीत धरत आहोत कारण आपल्याला बेस प्लेटची लांबी माहित नाही आणि आपल्याला बेस प्लेटची लांबी माहित नसल्यामुळे आपण विशिष्ट बेस प्लेटची लांबी गृहीत धरल्याशिवाय E भागिले L शोधू शकत नाही तर सुरुवात करण्यासाठी आपण बेस प्लेटच्या लांबीच्या काही गृहितकासह सुरुवात केली आहे तर जर आपण बेस प्लेटची लांबी विचारात घेतली तर E भागिले L हे 1 भागिले 11 होईल आणि ते 1 भागिले 6 पेक्षा कमी असेल तर जर ते 1 बाय 6 पेक्षा कमी असेल तर मी दबाव आकृती अशा प्रकारे शोधू शकतो कारण L बाय 6 च्या बाबतीत संपूर्ण विभाग कॉम्प्रेशन होईल तर येथे आपल्याला जास्तीत जास्त दाब शोधावा लागेल जर हा f असेल तर आपल्याला माहित आहे की हा P भागिले L b गुणिले 1 अधिक 6 E भागिले L असेल आणि हा P भागिले L b गुणिले 1 वजा 6 E भागिले L आहे तर हे 6 E भागिले L बरोबर आहे तर जर आपण जास्तीत जास्त विचारात घेतले तर ते 1 अधिक 1 2 असेल म्हणजे ते 2 पी भागिले Lb बरोबर असेल तर f हा 2P भागिले Lb असेल तर यावर विकसित झालेला स्ट्रेस जास्तीत जास्त 2 P बाय Lb असेल आणि तो 0 45fck पेक्षा जास्त नसावा काँक्रीटची ताकद असलेले 0 45 fck तर जर आपण काँक्रीटच्या बेअरिंग स्ट्रेंथच्या बरोबरीने केले तर आपण येथूनच b चे मूल्य शोधू शकतो तर b असेल मी 2 P भागिले L b L गुणिले 0 45fck म्हणून शोधू शकतो बरोबर तर जर आपण हे मूल्य ठेवले तर आपण b चे अंदाजे मूल्य शोधू शकतो जे b 2 गुणिले P 1700 गुणिले 10 क्यूब मानले गेले आणि नंतर लांबी 550 आणि 0 45fck 20 बरोबर मानली गेली तर हे 687 मिलीमीटर होत आहे

तर आपण b 690 मिलीमीटर म्हणून प्रदान करू शकतो बरोबर तर बेस प्लेटचे परिमाण 690 मिलीमीटर आहे बरोबर तर एका दिशेने बेस प्लेट आपण 690 मिलीमीटर प्रदान करू शकतो मग आपण योग्य प्रोजेक्शन शोधू तर जर आपण आकृती काढली तर प्रोजेक्शन शोधण्यासाठी असे म्हणा की हा स्तंभ आहे आता त्यात एक अँगल सॉरी गसेट प्लेट आहे ही गसेट प्लेट आहे तर ही कोन प्लेट आहे आणि ही एक कोन आहे आणि ही आधार प्लेट आहे तर या बेस प्लेटची लांबी 690 आहे

तर आता हा अंदाज आपण शोधू शकतो तर जर मी Pलिहिले तर हे आपले प्रोजेक्शन लांबी आहे समजा LP तर LP मी शोधू शकतो 690 वजा 350 ही विभागाची खोली अधिक 2 गुणिले 16 गुसेट प्लेटची जाडी अधिक 2 गुणिले 150 आडव्या कोना ची लांबी आहे गुणिले 150 आडव्या कोन ची लांबी आहे लांबीच्या कोनाचा आडवा हात 150 आहे हे नंतर 2 ने विभाजित केले जाते हे 4 मीटर 4 मिलीमीटर आहे तरप्रोजेक्शन लांबी आपण 4 मिलीमीटर देत आहोत तर आता आपण L बाय b म्हणून 690 बाय 550 म्हणून बेस प्लेटचा आकार प्रदान करूया तर दिलेले क्षेत्र आपण शोधू शकतो की ते 690 बाय 550 असेल हे एकूण क्षेत्रफळ 379 5 गुणिले 10 घन मिलिमीटर चौरस आणि झेड ई लवचिक विभाग मॉड्यूलस ze मी शोधू शकतो की 5 5 bd वर्ग भागिले 6 आहे तर b t चा वर्ग भागिले 6 हा बरोबर असेल

तर हे 43 64 गुणिले 10 चा घातांक 6 मिलिमीटर घन तर हे 4 64 असेल एकदा आपल्याला बेस प्लेटचे क्षेत्रफळ आणि सेक्शन मॉड्युलसचे मूल्य मिळाले की मी त्या विभागाचा जास्तीत जास्त स्ट्रेस शोधू शकतो जो P भागिले a अधिक m भागिले Z e असेल तर पी 1700 किलो न्यूटन क्षेत्र होते जे आपण 379 5 गुणिले 10 चा घातांक 6 मिलिमीटर वर्ग म्हणून मोजतो बरोबर mम्हणजे 85 किलो न्यूटन मीटर भागिले ze म्हणजे 43 64 तर विकसित झालेला जास्तीत जास्त स्ट्रेस येत आहे 6 43 आणि काँक्रीटचा भार दाब 9 मिमी होता तर ते ठीक आहे तर काँक्रीटच्या बेस पासून बेस प्लेटमधील कमाल स्ट्रेस माफ करा कमाल दाब 6 43 होत आहे जे 9 न्यूटन प्रति मिलिमीटर वर्ग पेक्षा कमी आहे तर ते ठीक आहे तर अशा प्रकारे आपण कमाल दाब शोधू शकतो आता मी किमान दाब f मिनिट शोधू शकतो तर किमान दाब P भागिले a वजा m भागिले Z e असेल तर ते 379 5 गुणिले 10 चा घातांक 5 गुणिले 3 वजा85 गुणिले 10 चा घातांक 6 भागिले 43 64 गुणिले 10चा घातांक 6 गुणिले 43 64 गुणिले 10चा घातांक 6 तर हा येणारा किमान दाब असेल 2 53 न्यूटन प्रति मिलिमीटर वर्ग बरोबर तर आता आपण आकृती दाब आकृती काढूया कारण आपल्याला गंभीर विभागात विकसित केलेला कमाल मोमेंट शोधावा लागेल तर जर आपण आकृती काढली तर आपण पाहू शकतो की हा एक स्तंभ आहे आणि नंतर आपल्याकडे एक गसेट प्लेट आहे आणि नंतर एक कोन आहे त्याचप्रमाणे येथे आपल्याकडे एक गसेट प्लेट आहे आणि नंतर कोन आहे आणि मग काही ओव्हरहँड भाग आणि नंतर काही ओव्हरहँड भाग आणि नंतर कोन तर आता आपल्याला एकूण अंतर माहित आहे आणि आपण निर्णायक अंतर शोधू शकतो तर गंभीर अंतर हे असेल जर आपण गणना केली तर आपल्याला दिसेल की हे 139 मिलीमीटर असेल आणि उर्वरित 551 असेल बरोबर आणि दाब वितरण जर आपण पाहिले तर ते असेल जर मोमेंट या दिशेने असेल तर ते असे असेल बरोबर तर दाब असा असेल जेथे किमान 2 असेल 53 कमाल 6 असेल 43 आणि आपल्याला हे माहित असणे आवश्यक आहे तर हा दबाव आहे हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे तर दबाव हा आहे तर दबाव हे ट्रॅपझॉइडल वितरण आहे आणि आपल्याला या क्रिटिकल विभागात मोमेंट जाणून घेणे आवश्यक आहे तर या क्रिटिकल विभागात मोमेंट आपण शोधू शकतो त्यामुळे क्रिटिकल सेक्शनमधील मोमेंट जाणून घेण्यासाठी आपल्याला इथला दबाव जाणून घ्यावा लागेल तर रेखीय इंटरपोलेशन द्वारे आपण या विभागात दाब शोधू शकतो समजा हा विभाग x x आहे जर आपण असे म्हटले तर या विभागात जो मोमेंट मी m x असे म्हणू शकतो आता पहिला दबाव मला शोधावा लागेल की p x हा 2 53 च्या बरोबरीचा आहे कारण मी असे करू शकतो आणि नंतर याचे रेषीय इंटरपोलेशन करू शकतो तर 2 53 अधिक 6 43 वजा 2 53 गुणिले 551 गुणिले 690 एकूण 690 हे 690 आहे तर यावरून मी x x या क्रिटिकल विभागात दाब 5 64 म्हणून शोधू शकतो तर हा क्रिटिकल सेक्शन x x वरील दाब आहे तर क्रिटिकल सेक्शन 5 64 मधील हा दाब आहे आहे तर त्या विभागात मी आता शोधू शकतो तर मोमेंट 5 64WL वर्ग बाय 2 असेल तर 5 64 गुणिले L हे 139 वर्ग भागिले 2 आहे जे या एकसमान वितरित भार अधिक रेषीय भिन्न भार अधिक जो अर्धा गुणिले 139 गुणिले 5 64 गुणिले 5 64 गुणिले 6 43 वजा 5 64 गुणिले 2 भागिले 3 139 बरोबर 1 न्यूटन मिलिमीटर तर क्रिटिकल विभागात मोमेंट आपण असे शोधू शकतो लक्षात ठेवा जर फक्त अक्षीय भार असेल तर फक्त आपण शोधू शकतो की m बरोबर W गुणिले c वर्ग भागिले 2 आहे आणि आपण बेस प्लेटची जाडी शोधू शकतो जसे की आपण आधीच्या व्याख्यानात गणना केली आहे एक समीकरण जे आपण दाखवून दिले आहे ज्यामधून आपण हे करू शकतो परंतु येथे मोमेंट म्हणून आपल्याला त्या गोष्टी काढाव्या लागतील तर एकदा आपल्याला कळले की आपण मोमेंट वाहून नेण्याची क्षमता MD देखील शोधू शकतो जी 1 2 गुणिले F y गुणिले गॅमा M0 गुणिले Z e बरोबर तर ते 1 असेल 2 गुणिले 250 गुणिले 1 1 गुणिले zeम्हणजे 1 गुणिले 6 Bt वर्ग तर B म्हणजे 1 गुणिले t म्हणजे प्लेटची जाडी बेस प्लेट आणि कोन तर एकूण जाडी ही एकूण जाडी आहे तर हा t a स्क्वेअर येत आहे 45 45 टन प्रति चौरस तर एकूण जाडीच्या दृष्टीने विभागाची डिझाइन बेंडिंग स्ट्रेंथ 45 45 ta वर्ग न्यूटन मिलिमीटर जे 59573 1 येत असलेल्या क्रिटिकल विभागात मोमेंटच्या बरोबरीचे असणे आवश्यक आहे तर या दोघांची बरोबरी करून मी 36 2 मिलिमीटर म्हणून ta चे मूल्य शोधू शकतो ज्याला बेस प्लेट आणि प्लेट कोना ची एकूण जाडी म्हणतात तर बेस प्लेट आणि प्लेट कोना ची जाडी ही आहे आता मी बेस प्लेटची जाडी शोधू शकतो समजा एकूण जाडी म्हणून एकूण जाडी वजा कोन कोना ची जाडी 15 मानली गेली तर हे येत आहे 21 तर आपण 22 मिमी प्रदान करू शकतो आणि हे कॉम्प्रेशन प्लेनच्या tf जाडीपेक्षा मोठे आहे जे 11 तर बेस प्लेटची जाडी 22 मिमीम्हणून निश्चित केली जाऊ शकते याचा अर्थ आता बेस प्लेटचे परिमाण 690 550 आणि 22 निश्चित केले आहेत आता तुम्हाला दिसेल की कोणीतरी वेगळ्या प्रकारे रचना करू शकते आपण विशिष्ट लांबीचा विचार केला आहे आणि त्या आधारावर आपण इतर मूल्यांचा विचार केला आहे आता एखादी व्यक्ती लांबीचा विचार करू शकते उदाहरणार्थ 550 च्या जागी कोणीतरी 600 किंवा 500 चा विचार करू शकते मग ते दुसरे परिमाण देखील शोधू शकतात त्यामुळे डिझायनरच्या पसंतीनुसार तो किंवा ती एक विशिष्ट परिमाण निवडू शकतो आणि त्यानुसार तो अंतिम परिमाण शोधू शकतो आता आपण जोडणीकडे जाऊ आणि येथे आपण व्होल्टेज जोडणी देत आहोत तर व्होल्टेज जोडणी जर आपण आता विचार केला तर याचा अर्थ ठळक मूल्य काय आहे याचा विचार करावा लागेल तर ठळक मूल्य म्हणजे आपल्याकडे एक शिअरमध्ये ठळक आहे कारण हे एकाच शिअरमध्ये असेल तर VD PP असे गणले जाईल तर आपल्याला ANB गुणिले FUB गुणिले 3 गुणिले गॅमा NB बरोबर माहित आहे आता जर आपण उदाहरणार्थ 24 मिमी व्यासाचा ठळक 24 मिमी व्यासाचा ठळक 4 6 श्रेणीचा वापर केला तर ठळक रंगाचा 24 मि व्यास गृहीत धरून मी मूल्य शोधू शकतो तर ते 0 78 गुणिले पाय भागिले 4 गुणिले 24 वर्ग भागिले गॅमा NB गुणिले FU भागिले वर्गमुळात 3 FUB हे 400 गुणिले वर्गमुळात 3 आहे तर हे येत आहे 65 2 किलो न्यूटन बरोबर तर बोल्डची शिअरिंग स्ट्रेंथ निश्चित केली जाते आता आपल्याला बोल्डची बेअरिंग स्ट्रेंथ देखील शोधावी लागेल तर 25 मि व्यासाच्या ठळकसाठी 24 मि व्यासाचे ठळक एज अंतर 1 5 गुणिले D 0 D0 म्हणजे 24 अधिक 2 तर ते येत आहे 39 आपण 40 म्हणून वापरू शकतो आणि खेळपट्टी 2 ठीक आहे तर हे आपण 65 म्हणून वापरू शकतो तर पिच आपण 65 देत आहोत आणि धार आपण 40 देत आहोत तर त्यातून आपण शोधू शकतो की K B K B हा E भागिले 3 D 0 पेक्षा लहान असेल जो 0 51P भागिले 3 D0 वजा 0 25 जे 0 58 असेल आणि FUB बाय FU जे 0 98असेल आणि 1 तर या 4 पैकी लहान 0 51असेल तर KB चे मूल्य आपण एज आणि पिचच्या आधारे शोधू शकतो जे आपण गृहीत धरले आहे तर बेअरिंग स्ट्रॅन्थ VPDB बेअरिंग स्ट्रेंथ 2 5K B गुणिले D गुणिले T T ही येथे TF असलेल्या छोट्याची जाडी आहे 6 कारण एक म्हणजे आपण 16 चा विचार केला आहे तर दुसरा 11 6 गुणिले FU बाय गॅमा म्हणून जर आपण याचा विचार केला तर आपण 117 16 किलो न्यूटन म्हणून मूल्य शोधू शकतो तर ठळक मूल्य या दोघांपैकी जितके कमी असेल तितके या दोघांपैकी कमी म्हणजे 116 आणि पूर्वी आपल्याला 65 2 मिळाले तर ठळक मूल्याची ताकद म्हणजे ठळक मूल्याची ताकद 65 2 किलो न्यूटन म्हणून एकदा आपल्याला बोल्ड ची स्ट्रेंथ कळली की आपण शोधू शकतो की ठळक संख्यांची संख्या ठळक मूल्यानुसार P असेल आता हा P काय आहे आपण स्तंभाचा शेवट आणि गसेट साहित्य गृहीत धरू शकतो आपण स्तंभाचा शेवट आणि गसेट साहित्य पूर्ण असर करणारे आहे असे गृहीत धरू शकतो जर आपण संपूर्ण बेअरिंग गृहीत धरले तर पीचचा 50 टक्के भाग बेअरिंगद्वारे हस्तांतरित केला जाईल आणि 50 टक्के गुसेट प्लेटला आणि बेस प्लेटला ठळक जोडणीद्वारे हस्तांतरित केला जाईल तर गृहितकांवर अवलंबून याचा अर्थ असा आहे की जोडणी कशी केली गेली आहे की ती पूर्ण बेअरिंग आहे की नाही हे त्यावर अवलंबून आहे की ठळक संख्येची गणना करण्यासाठी स्ट्रेंथ मोजली जाईल म्हणून जर आपण असे गृहीत धरले की गुसेट सामग्रीचा संपूर्ण भार आहे तर 50 टक्के भार थेट जाईल असे गृहीत धरले जाईल आणि 50 टक्के भार जोडण्यांमधून जाईल तर जर तसे असेल तर मी शोधू शकतो की 50 टक्के जर आपण जोडणीतून जात आहोत असे गृहीत धरले तर 0 5 गुणिले 1700 तरठळक मूल्यानुसार हे 13 03 झाले आहे म्हणजे आपल्याला 16 संख्येचे ठळक अक्षर देणे आवश्यक आहे म्हणून जर आपण 16 संख्येचे ठळक अक्षर दिले तर प्रत्येक बाजूच्या प्रत्येक बाजूला 8 संख्येचे ठळक अक्षर दिले जातील तर प्रत्येक फ्लॅंजमध्ये 8 संख्येचे बोल्ड प्रदान केले जातील आणिजर आपण दोन ओळींमध्ये प्रदान केले तर प्रत्येक ओळीत 4 संख्येचे बोल्ट प्रदान केले जातील ज्यात बोल्टच्या दोन रांगा असतील आता मी आता नंतर आकृती दाखवीन त्यापूर्वी मला गुसेट प्लेटच्या गुसेट प्लेट डायमेन्शन चे परिमाण शोधावे लागेल तर येथे गुसेट प्लेटची उंची कोनाची उंची 200 असेल अधिक पहा की आपल्याकडे ही गुसेट प्लेट आहे का आणि जर आपल्याकडे असा स्तंभ असेल आणि आपल्याकडे असा कोन असेल तर कोनाची उंची 200 होती तर 200 अधिक आपल्या कडे बोल्टच्या दोन रांगा आहेत तर येथे बोल्टची एक रांग आणि बोल्टची दुसरी रांग तर ते सामावून घेण्यासाठी आपल्याला अंतर शोधणे आवश्यक आहे जे p अंतर अधिक 2 गुणिले h अंतर असेल म्हणजे हे अधिक 65 अधिक 2 गुणिले 40 आहे तर गसेट प्लेटची उंची किमान गसेट प्लेटची 345 योग्य उंची आणि गसेट प्लेटची लांबी आपण बेस प्लेटची लांबी म्हणून गृहीत धरू शकतो तर जर आपण बेस प्लेटची लांबी म्हणून गसेट प्लेटची लांबी गृहीत धरली तर लांबी 550 असेल कारण गसेट प्लेटची लांबी फ्लेंजच्या बाजूला समांतर असलेल्या वेव्ह ला 550 समांतर मानली जात असे तर आपण गुसेट प्लेटचे परिमाण 550 बाय 345 बाय 60 असे देऊ शकतो तर हा आकार असेल आणि बोल्टच्या 24 व्यासाच्या 16 संख्या पुरवाव्या लागतील तर शेवटी आपण आकृती काढू शकतो तर आपण काढलेल्या बोल्ट जोडण्यांसह गस्सेटेड बेस मी फक्त बाजूचे दृश्य काढत आहे कारण आपल्याकडे जास्त वेळ नाही तर जर असे असेल तर ते असे असेल तर ही कोनाची जाडी आहे आणि ही बेस प्लेट बरोबर आहे आणि ही परिमाणे 550 असतील आणि ही कोना ची जाडी आहे आणि आपण बोल्टची संख्या देऊया त्यामुळे प्रत्येक दिशेने एकूण 8 बोल्ट दिले जातील तर 8 गुणिले 8 16 त्याचप्रमाणे मेंबर ना दुसऱ्या दिशेने ठेवण्यासाठी आपण जवळपास काही बोल्ट प्रदान करीत आहोत आणि ही गसेट प्लेट असेल आणि हा कोन 200 बाय 150 बाय 15 आहे हे 250 सह फ्लेंज आहे जे सर्व मिलिमीटरमध्ये आहेत तर हा गस्सेटेड बेस आहे आणि हा बोल्ट जोडणी बरोबर असलेला गस्सेटेड बेस आहे परंतु बोल्ट जोडणीच्या बाबतीत गणना वेगळी असावी तर अशा परिस्थितीत तुम्हाला दिसेल की बेस प्लेटची जाडी थोडी जास्त असेल कारण येथे बेस प्लेटची जाडी कोना ची जाडी लक्षात घेऊन मोजली जाते तर जेव्हा स्तंभ कॉम्प्रेशन आणि मोमेंट खाली असतो तेव्हा अशा प्रकारे एखादी व्यक्ती गुसेट प्लेटची रचना करू शकते तर हे सर्व आजच्या व्याख्यानाबद्दल आहे आणि हे संपूर्ण व्याख्यान संपवण्यापूर्वी मी एक गोष्ट सुचवू इच्छितो की कृपया IS कोड 800 2007 आयएस 800 2007 चा अभ्यास करा ही गणिताची पद्धत नाही परंतु हा गणिताचा अभ्यासक्रम किंवा काही संरचनात्मक विश्लेषणाचा अभ्यासक्रम आहे जो तुम्हाला तर्कशास्त्राद्वारे समजेल येथे तर्कशास्त्र निश्चितपणे आहे परंतु असंख्य संख्यात्मक समीकरणे आहेतसमीकरण आहेत जी काही प्रायोगिक निरीक्षणांमधून प्राप्त केली जातात जसे की काही गुणांक प्रायोगिक निरीक्षणांमधून प्राप्त केले जातात तर आणि ते सारणीबद्ध स्वरूपात दिले आहेत जे आपल्याला त्यापैकी काही लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे किंवा आपल्याला त्या कोडमधून जावे लागेल आणि मग आपण शोधू शकतो म्हणून जेव्हा तुम्ही माझ्या व्याख्यानातून जात असाल तेव्हा मी सुचवेन की तुम्ही एक कोड घ्या आणि या व्याख्यानासह त्या कोडचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करा तेव्हा ते सोपे होईल आणि तुम्हाला सर्व समीकरण लक्षात ठेवण्याची गरज नाही अनेक मोठ्या समीकरण दिल्या जातात ज्यात अनेक संख्यात्मक समीकरण अर्थ दिले जातात जे लक्षात ठेवणे कठीण आहे त्याचे गुणांक लक्षात ठेवणे कठीण आहे तर त्या गोष्टी तुम्ही कोडमधून अनुसरण करू शकता म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही व्याख्यानात जाल तेव्हा कृपया कोडसह बसा आणि कोडसहगोष्टी सुधारित करा आणि कोणत्या पृष्ठावर किंवा कोणत्या कलमात या कोडल परवानग्या आहेत हे शोधण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्ही लक्षात ठेवू शकाल आणि या व्याख्यानाद्वारे तुम्हाला सर्व काही समजणार नाही जोपर्यंत तुम्ही व्यायामाचे काही उदाहरण पाहत नाही आणि जर तुम्ही व्यायामाचे उदाहरण पाहिले तर ते स्पष्ट होईल आणि जेव्हा तुम्ही व्यायामाचे उदाहरण घेणार असाल तेव्हा कृपया कोड पहा तर गुणांक कसे मिळवत आहेत कीतुम्हाला समीकरणे कशी मिळणार आहेत जी तुम्ही शोधू शकता आणि त्यानुसार तुम्ही वस्तूची रचना करू शकता तर या व्याख्यानाच्या माध्यमातून संपूर्ण व्याख्यानाचा अर्थ असा आहे की मला आशा आहे की तुम्हाला स्टीलच्या संरचनेसाठी मर्यादित पद्धतीच्या रचनेची संकल्पना मिळेल तर मर्यादित पद्धतीचा वापर करून स्टीलच्या मेंबर ची रचना कशी करावी ज्या संकल्पना स्पष्ट होतील अशी मला आशा आहे तथापि जर तुम्ही काही उदाहरण दिले तर संकल्पना खूप स्पष्ट होईल तुमच्या संयमाबद्दल मी आभारी आहे आणि मला आशा आहे की तुम्हाला हे व्याख्यान आवडले असेल आभारी आहे